तर आपण आतापर्यंत पाहिलेल्या कोर्समध्ये आपण प्रत्यक्षात सिस्टिमची सुरक्षा वाढविण्याच्या अनेक गोष्टींचा अभ्यास केला आहे उदाहरणार्थ आपण क्रिप्टोग्राफीक अल्गोरिदम पाहिलेले आणि इंक्रीप्शन आणि डिक्रीप्शन हे क्रिप्टोग्राफीक अल्गोरिदम मध्ये सिस्टिमची कॉन्फिडन्टशीआलीटी आणि इंटिग्रिटी मिळवण्याकरिता प्रत्यक्षात वापरण्यात आले आपल्याला माहित आहे कि पासवर्ड आणि इन्फॉर्मेशन फ्लो पॉलीसी हा इन्फॉर्मेशन फ्लो सिस्टिममध्ये कसा रिस्ट्रिक्ट करायचा यासाठी वापरल्या जातात आणि आपण हार्डवेयर बाबी देखील पाहिले आहे जसे की आधुनिक प्रोसेसर मधील प्रिविलेज रिंग्ज व एन्क्लेव्ह जसे की एसजीएक्स व ट्रस्टझोन इंटेल व एआरएम प्रोसेसरमध्ये सिस्टिमची सुरक्षा वाढविण्यासाठी हार्डवेअर स्तरावर वापरले गेले आहेत आपण विविध तंत्रांकडे देखील पाहिले आहे ज्याद्वारे आपल्याकडे कॉनफाईनमेंट असू शकते ज्याद्वारे सिस्टममध्ये मालिशियस प्रोग्राम एक्झिक्युट केला जाऊ शकतो आणि कॉनफाईनड एन्व्हायरमेंट तिथे सॅन्डबॉक्स आहे की नाही याची खात्री करते आणि कॉनफाईनड एन्व्हायरमेंट एक सँडबॉक्स तयार करते जेणेकरून मालिशियस प्रोग्रामचा प्रभाव सँडबॉक्सच्या बाहेरील सिस्टमच्या इतर भागांवर पडणार नाही आपण देखील पाहिलेले आहे की वेब ब्राउझर आणि वेब सर्व्हर जावास्क्रिप्टचा वापर प्रोग्रामिंग लैंग्वेज म्हणून करतात कारण जावास्क्रिप्ट ही एक प्रोग्रामिंग लैंग्वेज आहे कारण ही खूप रिस्ट्रिक्टीव आहे आणि ज्या सिस्टीममध्ये जावास्क्रिप्ट प्रोग्राम एक्झिक्युट होतो त्या सिस्टिमचा ऍक्सेस हा खूपच मर्यादित असतो या विशिष्ट लेक्चर मध्ये आपण मायक्रो आर्किटेक्चरल अटॅक म्हणून ओळखल्या जाणार्या हल्ल्याचा एक नवीन प्रकार पाहत आहोत आता मायक्रो आर्किटेक्चरल अटॅकविषयीची एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आपण प्रत्यक्षात बोललेल्या या सर्व गोष्टी तो नष्ट करू शकतो उदाहरणार्थ मायक्रो आर्किटेक्चरल हल्ले क्रिप्टोग्राफिक योजना बंद करण्यासाठी वापरले गेले आहेत ज्यात मायक्रो आर्किटेक्चरल हल्ल्याद्वारे क्रिप्टो योजनेची सिक्रेट की प्राप्त केली गेली आहे याप्रमाणे पासवर्ड आणि इन्फॉर्मेशन फ्लो पॉलीसी जसे की बेल ला पॉडेला मॉडेल या अटॅक मुळे खंडित होतात त्याप्रमाणे प्रिव्हिलेज रिंग्ज एन्क्लेव्हज एएसएलआर आणि इतर सर्व गोष्टी मायक्रोआर्किटेक्चरल अटॅक मुळे खंडित झाल्या आहेत तर मायक्रोआर्किटेक्चरल अटॅक हा मूलभूतपणे विविध प्रकारच्या अटॅकचा एक क्लास आहे उदाहरणार्थ ही यादी येथे काही प्रसिद्ध मायक्रो आर्किटेक्चरल अटॅक प्रदान करते तर कॅशे टायमिंग ब्रांच प्रेडिक्शन रो हॅमर प्रकारांचे अटॅक सर्व मायक्रोआर्किटेक्चरल अटॅक आहेत तर या विशिष्ट कोर्समध्ये आपण प्रथम कॅशे टायमिंग अटॅक पाहूयाआणि आपण स्पेक्युलेशन अटॅक बद्दल थोडक्यात आढावा घेऊयात परंतु या विशिष्ट लेक्चरमध्ये आपण मायक्रो आर्किटेक्चरल कॅशे टायमिंग अटॅक इन्फॉर्मेशन फ्लो पॉलीसी संबंधित काय करू शकतो याचा परिचय करून घेणार आहोत आपण बऱ्याच इन्फॉर्मेशन फ्लो पॉलीसी जसे की बेल ला पॉडेला आणि बिबा मॉडेल पाहिलेल्या आहे आणि प्रत्यक्षात आधीच्या लेक्चरमध्ये आपण हे प्रत्येक मॉडेल इन्फॉर्मेशन कशी फ्लो करते हे अभ्यासलेले आहे उदाहरणार्थ बेल ला पॉडेला मॉडेलमध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या टॉप सिक्रेट पासून ते कॉन्फिडन्टशीअल पर्यंत आणि बऱ्याच लेव्हल आहेत आणि बेल ला पॉडेला मॉडेल ने विविध नियम घालून दिलेले आहे जे ठरवतात की इन्फॉर्मेशन एका लेव्हल पासून दुसऱ्या लेव्हल पर्यंत कशी फ्लो व्हायला हवी उदाहरणार्थ मॉडेल मध्ये डिफाइन केलेले आहे की I युजर्स हे लोअर लेव्हल मध्ये आहे जसे की अनप्रिव्हिलेज किंवा अनक्लासिफाईड यूजर हे टॉप सिक्रेट डॉक्युमेंट रीड करू शकणार नाही तर आपण कन्वर्ट चॅनल म्हणून ओळखल्या जाणार्या एखाद्या गोष्टीपासून सुरुवात करुया आणि आपण हे कन्व्हर्ट चॅनल इन्फॉर्मेशन ब्रेक करण्यासाठी कसे वापरले जातात हे पाहूयात आणि आपण बेल ला पॉडेला मॉडेल कॅशे टायमिंग अटॅकचा वापर करून कसे खंडित होते हे पाहूयात तर आपण कॅशे कन्वर्ट चॅनेलपासून सुरुवात करूया तर कॅशे कन्वर्ट चॅनेल म्हणजे काय हे पाहण्यापूर्वी आपण थोडक्यात कॅशे मेमरी म्हणजे काय आणि ती का वापरली जाते हे पाहुयात तर कॅशे मेमरी ही प्रोसेसर आणि मेन मेमरी दरम्यान असते म्हणून नुकतेच वापरलेला डेटा आणि इन्स्ट्रक्शन कॅशे करते त्यामुळे कॅशे मेमरी वापरण्याचे कारण म्हणजे मेन मेमरीवरील लोड आणि स्टोअर अत्यंत धीमे असतात म्हणूनच कॅशे मेमरी अशी आहे जी मेन मेमरीपेक्षा बर्याच वेगाने ऍक्सेस केली जाऊ शकते प्रोसेसरकडून अधिक वेगवान दराने सर्विसेस लोड आणि रिक्वेस्ट स्टोअर करता येतात तर उदाहरणार्थ आपल्याकडे लोड इंस्ट्रक्शन आहे जे काही विशिष्ट ऍड्रेस वरून रजिस्टर मध्ये लोड करते आणि असे म्हणूया की ही इन्स्ट्रक्शन प्रथमच एक्झिक्युट झालेली आहे आणि मग काय होईल त्या ऍड्रेस संबंधित डेटा जो मेन मेमरीमध्ये आहे तो प्रोसेसर मध्ये लोड केला जातो तसेच बाजूलाच तोच डेटा आणि या विशिष्ट ऍड्रेसशी समीप असलेला डेटा कॅशे मेमरीमध्ये स्टोअर केला जातो त्यानंतरचे लोड इन्स्ट्रक्शन जे त्या समान ऍड्रेसवर असलेल्या एडिटर वर जात आहे किंवा त्या विशिष्ट ऍड्रेसच्या जवळ असलेल्या ऍड्रेस जो कॅशे मेमरीमध्ये स्टोअर केलेला आहे प्रोसेसर थेट कॅशेमधून डेटा आणेल तर कॅशे मेमरीमधून हे प्राप्त करणे वेगवान आहे आणि आम्ही त्याला कॅशे हिट म्हणतो आता समस्या उद्भवली आहे कारण कॅशे मेमरी मेन मेमरीपेक्षा बरीच लहान आहे टिपिकल एल 1 कॅशे उदाहरणार्थ 32 किलोबाइटचा आहे तर मेन मेमरी कित्येक मेगाबाइट इतकी मोठी असू शकते म्हणून कॅशे मेमरी मेन मेमरीचा एक छोटा सबसेट स्टोअर करते आणि तेथे एक रिप्लेसमेंट पॉलिसी आहे ज्याद्वारे कॅशेवरील डेटा काढून टाकला जातो आणि नुकताच ऍक्सेस केलेला मेमरीमधील नवीन डेटा कॅशे मेमरीमध्ये स्टोअर केला जातो आणि म्हणूनच प्रत्येक लोड इन्स्ट्रक्शन जी या प्रोसेसर कडून एक्झिक्युट केली जाते आपल्याकडे एकतर कॅशे हिट असते जे सांगते की डेटा हा कॅशे मेमरी मध्ये आहे आणि डेटा कॅशे मेमरी तून प्रोसेसर मध्ये रीड केला जाऊ शकतो किंवा आपल्याकडे कॅशे मिस असेल तिथे डेटा हा कॅशे मेमरीमध्ये नाही आणि त्यामुळे तो मेन मेमरीमधून आणावा लागेल आता येथे दोन पैलू गंभीर भाग आहेत प्रथम कॅशे मेमरी विविध प्रोसेसद्वारे शेयर केली जाते जे सिस्टमवर एक्झिक्युट होत आहे आणि दुसरे म्हणजे कॅशे मेमरी मेन मेमरीपेक्षा बरीचं लहान असते आणि म्हणूनच कॅशेमधील डेटा काढून टाकला जातो नवीन डेटा अलीकडेच एक्सेस केलेला आहे तो कॅशे मेमरीमध्ये स्टोअर केला जातो परिणामी आपल्याकडे कॅशे हिट आणि कॅशे मिस म्हणून ओळखले जाणारे असे काहीतरी आहे तर कॅशे हिट हे कॅशे मिस पेक्षा अधिक वेगवान आहे आणि याचे कारण म्हणजे कॅशे हिट डेटा कॅशे मेमरी मधून घेतो तर कॅशे मिस ला मेन मेमरी मधून किंवा दुसऱ्या लोअर कॅशे मधून डेटा आणावा लागतो आता आपण कॅशे मेमरी च्या इंटरनल ऑर्गनायझेशन बद्दल काही पाहुयात तर टिपिकल कॅशे मेमरीची रचना ही वेगवेगळ्या कॅशे सेटमध्ये केलेली असते आणि प्रत्येक कॅशे सेट जसे आपण येथे पाहतो इथली प्रत्येक रो कॅशे सेटशी संबंधित आहे तर प्रत्येक कॅशे सेटमध्ये एकाधिक कॅशे लाइन्स असू शकतात म्हणून येथे या प्रत्येक ब्लॉकमध्ये एक कॅशे लाइन आहे इंटेल प्रोसेसरमधील विशिष्ट कॅशे लाइनचा आकार सुमारे उदाहरणार्थ येथे वरील विशिष्ट आकृती 64 बाइट दर्शविते की तेथे 4 कॅशे लाइन आहेत कॅशे सेटमध्ये म्हणून या विशिष्ट कॅशेची असोसिएटिव्हिटी चार आहे आता जेव्हा जेव्हा प्रोसेसर लोड किंवा स्टोअरची इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट करतो तेव्हा तो अॅड्रेस बसवर अॅड्रेस ठेवतो जेणेकरून हे एल 1 कॅशेमध्ये असू शकते उदाहरणार्थ हे व्हर्च्युअल अॅड्रेस असेल आणि कॅशे मेमरी एल 1 कॅशे मेमरी या व्हर्च्युअल अॅड्रेसला या विशिष्ट प्रकारे इंटरप्रीट करते तिथे काही बिट्स लिस्ट सिग्निफिकँट बिट्स आहेत जे कॅशे लाइनला संबोधित करण्यासाठी वापरली जातात तेथे असे बिट्स असतात जे सेट अॅड्रेस बिट्स म्हणून ओळखले जातात या विशिष्ट कॅशे लाइनमधून एक कॅशे सेट निवडण्यासाठी वापरली जातात आणि तेथे टॅग बिट्स आहेत जेणेकरून प्रत्येक वेळी प्रोसेसरद्वारे अॅड्रेस बसवर अॅड्रेस ठेवला जातो तेव्हा सेट अॅड्रेस बिट येथे या रेंजपैकी एक कॅशे सेट निवडतात मग ऍड्रेस मधील टॅग बिट्सम्हणजे इथे टॅग बिट्स या अॅड्रेसच्या संबंधित डेटा या सेटमध्ये आहे की नाही हे शोधण्यासाठी वापरतात आता जर डेटा असेल तर आपल्याला कॅशे हिट मिळेल आणि ऍड्रेस संबंधित डेटा त्यासंबंधित कॅशे लाईन मधून आणला जाईल दुसरीकडे तुम्हाला कॅशेलाईन मध्ये नाही मग या अॅड्रेसमधील टॅग बिटस् या अॅड्रेसशी संबंधित डेटा या सेटमध्ये सध्या असल्यास आपल्याला कॅशे हिट म्हणून ओळखला जाणारा आणि संबंधित डेटा मिळेल का हे हे शोधून काढण्यासाठी वापरले जाते दुसरीकडे त्या संबंधित कॅशे लाइन वरुन तयार केलेला टॅग सापडला नाही तर त्या सेटशी संबंधित यापैकी कोणत्याही कॅशे लाइनमध्ये आपल्याला हा टॅग आढळला नाही तर आपण म्हणतो की तिथे कॅशे मिस आहे मेमरीची खालची पातळी ही किंवा एकतर डी रॅम किंवा कॅशेची खालची पातळी असेल जसे की एल 2 किंवा एल 3 सारख्या कॅशेला त्या विशिष्ट लोड रिक्वेस्टला सर्व्हिसिंग करावे लागेल आता आपण असे प्रोग्रॅम रन करतो तेव्हा काय होईल ते पाहूया समजा आपल्याकडे प्रोसेस पी २ आहे आणि या प्रोसेस पी २ मध्ये अनेक लोड इन्स्ट्रक्शनचा समावेश आहे ज्यामुळे आपल्याकडे एकूण आठ लोड इन्स्ट्रक्शन आहेत लोड ए 1 ए 2 ए 3 आणि ए 4 आणि लोड बी 1 बी 2 बी 3 आणि बी 4 पुढे असे समजू की सेट अॅड्रेस बिट या अॅड्रेसशी संबंधित आहेअॅड्रेसए 1 ए 2 ए 3आणि ए 4 सेटशी संबंधित तो सेट म्हणून ओळखला जातो म्हणून जेव्हा प्रथम तुम्ही हे विशिष्ट व्हाईल लूप एक्झिक्युट करतात या विशिष्ट व्हाईल लूप च्या पहिल्या इटरेशन मध्ये ऍड्रेस ए 1 संबंधित डेटा सेट A मध्ये असलेल्या एका कॅशे लाईन मध्ये लोड होतो त्याचप्रमाणे लोड ए 2लोड ए 3लोड ए 4 डेटा फेच करतील आणि या सेट A मध्ये स्टोअर करतील अशा प्रकारे प्रथम एक्झिक्यूशन मध्ये सर्व कॅशे मिस असतील तसेच आपल्याकडे आणखी एक लोड इंस्ट्रक्शन आहे लोडबी 1 बी 2 बी 3 आणि बी 4 याबी सेटमध्ये मॅप केलेल्या आहेत तर या विशिष्ट पहिल्या इटरेशन च्या शेवटी आपल्याकडे बी या सेटमध्ये 4 कॅशे लाइन आहेत या चारीही लोड इन्स्ट्रक्शन त्यांच्या संबंधित डेटा ने भरलेल्या आहेत आता क्रिटिकल गोष्ट आहे ती म्हणजे या विशिष्ट व्हाईल लूपचे टाइमिंग तर आपण लक्षात घ्या की पहिल्या इटरेशन दरम्यान तुम्हाला सेट A आणि सेट B या दोन्ही साठी सर्व कॅशे मिस मिळतील अशा प्रकारे या 8 लोड इन्स्ट्रक्शन संबंधित या पहिल्या इटरेशनसाठी एकूण 8 कॅशे मिस असतील आता दुसर्या इटरेशननंतर असे समजा की सिस्टममध्ये इतर कोणतीही प्रोसेस रन होत नाही या सर्व लोड ऑपरेशन्समुळे कॅशे हिट होतील या मागील कारण म्हणजे प्रत्येक पुढील लोड ए 1 ए 2 ए 3 किंवा ए 4 सेट ए मध्ये उपस्थित असलेल्या संबंधित कॅशे लाइनमधील डेटा थेट रीड करतो त्याचप्रमाणे प्रत्येक पुढील लोड बी 1 बी 2 बी 3 किंवा बी 4 या सेट बी मधील डेटा थेट रीड करतील दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या लोड साठी लागणारा वेळ विरूद्ध हे लोड ही समान नोंद आहे की आपण येथे स्टॅटिस्टिकली शब्द वापरत आहोत ज्याचा अर्थ असा आहे की हे विशिष्ट लुप हजारो वेळा रन होते आणि याच्या लोड साठी घेतला जाणारा वेळ आणि हे 4 लोड यांची स्टॅटिस्टिकली तुलना केली जाते उदाहरणार्थ व्हेरियन्सची सरासरी काढणे आता येथे दुसरी प्रोसेस विचारात घेऊयात प्रोसेस पी 1 आता प्रोसेस पी 1 मध्ये एक लहान लूप आहे जो काहीसा असा दिसतो या विशिष्ट लूपमध्ये आपल्याकडे बिट आहे जर बिट 1 असेल तर तुम्ही A P1 लोड कराल नाहीतर बी पी 1 लोड कराल तर जर बिट 1 असेल तर प्रोसेस पी 1 मध्ये ए शी संबंधित डेटा लोड करा अॅड्रेस स्पेस लोड केली जाईल त्याचप्रमाणे अॅड्रेस बी शी संबंधित डेटा पी 1 मध्ये लोड केला जाईल अॅड्रेस स्पेस लोड केली जाईल लक्षात घ्या की प्रोसेस पी 2 आणि प्रोसेस पी 1 एकमेकांपासून पूर्णपणे स्वतंत्र आहेत म्हणून या संबंधित आपण बेल ला पॉडेला मॉडेल अभ्यासलेले आहे प्रोसेस पी 1 ही एक सीक्रेट प्रोसेस आहे तर प्रोसेस पी 2 ही अनक्लासिफाईड प्रोसेस असू शकते आता तुम्ही लक्षात घ्या की आपण 1 बीट प्रोसेस पी1 वरून प्रोसेस पी2 ला एक विशिष्ट मेकॅनिझम वापरून ट्रान्समिट करत आहोत आणि आपण जो मार्ग वापरतो आहोत तो खालील प्रमाणे आहे प्रोसेस पी ला बीट इक्वल टू झिरो ट्रान्समिट करायचे आहे तर तो काय करेल की तो बीट झिरो ला सेट करेल त्या केसमध्ये या विशिष्ट लोकेशन ला लोड असेल जो एक्झिक्युट होईल आता या विशिष्ट प्रोसेस पी 1मधील अँड्रेस ऍड्रेस स्पेस अशा पद्धतीने सिलेक्ट करतील जे सेट ए मध्ये पडतील आणि आणि सेट बी ला ते मान्य असेल उदाहरणार्थ जर प्रोसेस पी 1 ला असे म्हणू या की व्हॅल्यू वन प्रोसेस पी 2 ला ट्रान्समिट करायची आहे तर ते बीट इक्वल टू वन असे सेट करेल आणि अशा प्रकारे ही विशिष्ट लोड इंस्ट्रक्शन एक्झिक्युट केल्या जातील म्हणजे जी लोड ए पी 1 आहे तर काय होईल तर मेनमेमरी एक्सेस केली जाईल तिथे एक कॅश मिस असेल आणि एक कॅशे लाइन मेन मेमरीवरून सेट ए मध्ये लोड होईल जेणेकरून प्रोसेस पी 2 डेटा निष्कासित होईल आणि प्रोसेस पी 1 डेटा त्या संबंधित कॅशे लाइनमध्ये भरला जाईल आता जर आपण या दोन सेटच्या लोडचा एक्झिक्युशन टाईम पहिला तर आपल्याला असे दिसेल की लोड ए एक्झिक्युट करण्यासाठी लागलेला वेळ हा लोड बी एक्झिक्युट करण्यासाठी लागलेल्या वेळ पेक्षा जास्त आहे स्टॅटिस्टिकली यामागील कारण परत हेच आहे की आता आपल्याकडे प्रोसेस आपल्याकडे प्रोसेस पी1 डेटा हा आहे आणि आणि परिणामी जेव्हा लोड ए1ए2ए3 आणि ए4 एक्झिक्युट होतील तेव्हा तिथे काही अतिरिक्त कॅशे मिस असतील या अतिरिक्त कॅशे मिस मुळे परिणामी कोडच्या या भागासाठी लागणारा एक्झिक्युशनचा वेळ वाढेल दुसरीकडे जेव्हा लोड बी 1 बी 2 बी 3 किंवा बी 4 एक्झिक्युट केले जातील तेव्हा त्याचप्रमाणे आपल्याला कॅशे हिट मिळतील आणि म्हणूनच प्रोसेस1 ची व्हॅल्यू 1 ट्रान्समिट करण्यास लागणारा वेळ बर्यापैकी कमी असेल पी जे एक टॉप सिक्रेट प्रोसेस आहे जे बिट व्हॅल्यू इक्वल टू वन असे सेट करेल जे नंतर सेट ए मधून एक विशिष्ट कॅशे लाईन काढून टाकतील आणि त्याचा परिणाम प्रोसेस 2 च्या एक्झिक्युशन वेळेवर होईल आणि म्हणून प्रोसेस पी2 च्या या भागाच्या एक्झिक्युशन साठी लागणारा वेळ हा दुसऱ्या भागांशी तुलना केल्यास जास्त असेल त्याच प्रकारे प्रोसेसर पी 1 ला झिरो ट्रान्समिट करायचे असेल किंवा 2 प्रोसेस पी2 ला ट्रान्समिट करायच्या असतील ते बीटची व्हॅल्यू झिरो सेट करेल आणि त्यामुळे लोड पी1 एक्झिक्युट होईल आता बी पी 1 आपण चर्चा केल्याप्रमाणे सेट बी मध्ये मॅप होईल आणि त्यामुळे हे प्रोसेस टू मध्ये असलेला एखादा डेटा काढून टाकेल त्यामुळे या केस मध्ये जेव्हा पी 2 त्याचे एक्झिक्युशन अमर्यादित व्हाईल लूप मध्ये सुरू ठेवेल बी1बी2 बी3 आणि बी4 लोडसाठी लागणारा वेळ हा ए1 ए2 ए3 आणि ए4 लोडसाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा कमी असेल आणि त्यामुळे अतिरिक्त कॅशे मिस सेट बी मध्ये असतील अशाप्रकारे प्रोसेस पी 1 बीट प्रोसेस पी 2 ला कोणता ऍड्रेस लोड करायचा ऍड्रेस ए वरून लोड करायचा की ऍड्रेस बी वरून लोड करायचा हे ठरवून ट्रान्समिट करेल आणि आपण या विशिष्ट कल्पनेला पुढे वाढवले तर आपण पाहू शकतो की प्रोसेस पी 1 मोठा मेसेज प्रोसेस पी 2 ला कसा पाठवू शकेल आणि प्रोसेस पी 1 साठी असलेला कोड काहीसा असा असेल तर प्रत्येकासाठी उदाहरणार्थ प्रोसेस पी 1 ला मेसेज पाठवायचा असेल तर ते काय करेल तर ते म्हणजे त्याच्याकडे व्हाईल लूप असेल आणि त्या मेसेजमधील प्रत्येक बिटसाठी एकतर ए लोकेशन वरून किंवा बी लोकेशनवरून लोड करेल जेणेकरून आपण पाहू शकतो की हार्डवेअरद्वारे ऑपरेटिंग सिस्टमद्वारे प्रोसेस 1 आणि प्रोसेस 2 दरम्यान मोठ्या प्रमाणात संरक्षण दिलेले असूनही हे शक्य आहे शेयर कॅशे मेमरी प्रोसेसरमध्ये असल्यामुळे एका प्रोसेस ला इन्फॉर्मेशन दुसऱ्या प्रोसेस ला ट्रान्सफर करता येणे शक्य आहे तथापि प्रत्यक्षात इथे कशाची गरज असते ती म्हणजे प्रोसेस पी 1 आणि प्रोसेस पी 2 यांच्यामध्ये पी 1 आणि पी 2 मध्ये जे बीट ट्रान्समिट केले जातात त्यांच्या स्वरूपाबाबत अग्रीमेंट असायला पाहिजे उदाहरणार्थ कोणता सेट कम्युनिकेशन साठी वापरायचा कोणता प्रोटोकॉल दोन प्रोसेस मध्ये संवाद साधण्यासाठी वापरायचा यावर त्यांनी एकमत असणे गरजेचे आहे आता कॅशे कन्वर्ट चॅनेल ही एक मोठी समस्या आहे अशा प्रकारच्या समस्या प्रत्यक्षात ओळखणे फार कठीण आहे सर्वसाधारणपणे कन्वर्ट चॅनेल ही एक मोठी समस्या आहे कॅशे कन्वर्ट चॅनेल फक्त एक उदाहरण आहे या व्यतिरिक्त अशी अनेक भिन्न प्रकारचे कन्वर्ट चॅनेल असू शकतात आणि अशा प्रकारे सिस्टममध्ये उपस्थित सर्व कन्वर्ट चॅनेलची ओळख पटवणे एक कठीण काम आहे जेव्हा आपण कन्वर्ट चॅनेलविषयी बोलत आहोत तेव्हा आणखी एक महत्वाची बाब म्हणजे कम्युनिकेशन रेट किंवा त्या कन्वर्ट चॅनेलला कॉन्टिफाय करणे जे आपल्यासाठी महत्वाचे आहे ते म्हणजे त्या विशिष्ट कन्वर्ट चॅनेलद्वारे डेटा कोणत्या रेटने कम्युनिकेट होत आहे तो मोजणे उदाहरणार्थ आपण जर ह्या विशिष्ट स्लाइड वर मागे गेलो तर ह्या विशिष्ट चॅनेलचा कम्युनिकेशन रेट हा प्रतिसेकंद प्रोसेस 1 द्वारे प्रोसेस 2 ला ट्रान्समिट केलेले बिट्स असेल पण हे सामान्यतः खूप धीमे असेल उदाहरणार्थ चांगली संख्या म्हणजे की एक किंवा दोन बिट्स प्रति सेकंद प्रत्यक्षात एक चांगला कॅशे कन्वर्ट चॅनेल आहे तर अशा प्रकारच्या गुप्त कन्वर्ट चॅनेलना अन्य डिझाइनमध्ये काढून टाकण्यासाठी एखाद्याला हे डिझाईन अत्यंत काळजीपूर्वक तयार करावे लागेल आणि आणि तिथे प्रोसेस दरम्यान केवळ ऑपरेटिंग सिस्टम स्तरावरच नाही तर हार्डवेअर स्तरावर देखील योग्य अंतर आहे याची खात्री करून घ्यावी लागेल उदाहरणार्थ कॅशे कन्वर्ट चॅनेल रोखण्यासाठी आपण काय खात्री करून घ्यायला हवी तर प्रोसेस P1 तसेच प्रोसेस पी 2 हे खरोखरच समान कॅशे मेमरी शेअर करीत आहेत यापुढील भागांमध्ये आपण कॅशे टायमिंग अटॅकच्या इतर प्रकारांकडे पाहूयात जिथे क्रिप्टोग्राफिक अल्गोरिदम सारख्या अल्गोरिदमचे तुकडे केले जाऊ शकतात आणि त्या क्रिप्टो ग्राफिक अल्गोरिदममधील सीक्रेट की चोरीला जाऊ शकते त्यामुळे मेमरी एक्सेस टाइम मेजर केला जाऊ शकतो